विद्यार्थ्यांनो आपले स्वागत आहे मागील दोन वर्गांपासून आपण खर्च पत्रक किंवा किंमतीचे विवरण कसे तयार करावे याबद्दल शिकत होतो कारण मॅनेजमेंट अकाउंटिंगमधील हे पहिले विधान आहे कारण मी तुम्हाला सुरुवातीच्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणेपहिल्या किंवा दुसर्या व्याख्यानात म्हटले असेल कि मॅनेजमेंट अकाउंटिंग हे स्वत एक स्वतंत्र विद्याशाखा नाही असे पहिल्या किंवा दुसर्या व्याख्यानात म्हटले आहे ते इतर दोन लेखा शाखांवर अवलंबून असते फायनान्सीअल अकाउंटिंग आणि काॅस्ट अकाउंटिंग बरोबर तर आता फायनान्सीअल अकाउंटिंग आणि काॅस्ट अकाउंटिंगची विविध तंत्रे वापरुन आपण प्रथम काही माहिती निर्माण करू आणि ती माहिती तयार केल्यावर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि ती माहिती आम्ही निर्णय घेण्यासाठी वापरू कारण मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये आम्ही फायनान्सीअल अकाउंटिंग आणि काॅस्ट अकाउंटिंगच्या मदतीने तयार केलेल्या माहितीचा वापर करतो आणि जे काही माहिती समोर येते ती आम्हाला निर्णय घेण्यासाठी वापरली पाहिजे बरोबर तर आता आपल्याकडे व्युत्पन्न केल्या जाणार्या माहितीचे विविध प्रकार आहेत आम्ही स्टेटमेंट ऑफ काॅस्ट किंवा काॅस्ट शीटचे निवेदन करीत आहोत बरोबर मागील वर्गात मी आपल्याशी चर्चा केली की काॅस्ट शीट कसे तयार करावे प्रथम आपण शिकलो की पहिली सोपी काॅस्ट शीट हि अगदी सोपी आहे की ते स्टेटमेंट ऑफ काॅस्ट आहे काॅस्ट ऑफ प्रोडक्शन हे पाच वेगवेगळ्या किंमतींमध्ये किंवा किंमतीच्या चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते किंमतीचा पहिला घटक म्हणजे प्राइम कॉस्ट ज्यामध्ये मटेरियल कॉस्ट लेबर कॉस्ट आणि इतर डायरेक्ट ओव्हरहेडचा समावेश आहे या तिघांची बेरीज करून ही प्राइम कॉस्ट ठरते प्राइम कॉस्ट म्हणजे या किंमतीशिवाय आपण कोणत्याही उत्पादनाचा विचार करू शकत नाही बरोबर मग अशी काही इतर ओव्हरहेड्स आहेत ज्या आपण त्यांना फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणून संबोधत आहात ज्याचा कारखाना पातळीवर खर्च करावा लागतो जेव्हा कच्चा माल कारखान्यात हलला कामगार जेव्हा कारखान्यात काम करण्यास सुरवात करेल आणि जेव्हा इतर कारखान्यास आवश्यक असेल म्हणा उदाहरणार्थ जर फॅक्टरी इमारत भाड्याने असेल तर कारखाना भाडे हा कारखाना खर्च आहे कारखान्याचा काही भाग मुख्य किंमतीचा भाग नाही फॅक्टरी लाइटिंग हा एक भाग आहे दोन प्रकारची लाइटिंग असू शकते एक ऑफिस लाइटिंग जे की प्रशासकीय ओव्हरहेडचा भाग असेल त्यास काॅस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये समाविष्ट केले जाईल परंतु येथे फॅक्टरी खर्चामध्ये प्रकाशाचा वापरलेला भाग आणि कारखान्यात वापरल्या जाणार्या उर्जाचा भाग समाविष्ट होईल तर थेट साहित्य वेतन आणि इतर थेट खर्चाखेरीज बरेच ओव्हरहेड आहेत इतर अनेक ओव्हरहेड्स आहेत कच्चा माल फॅक्टरीला नेला जातो तेव्हा कारखान्याच्या पातळीवर खर्च केलेला उप ओव्हरहेड आणि आम्ही उत्पादन प्रक्रिया सुरू करा तर प्राइम कॉस्ट नंतर आम्ही फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडू ते वर्क कॉस्ट होईल मग वर्क कॉस्टमध्ये आपण प्रॉडक्शन जोडू आम्हाला प्रॉडक्शन काॅस्टची गणना करावी लागेल आम्ही प्रशासकीय ओव्हरहेड्स जोडू आणि काॅस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर आम्ही सेलींग एन्ड डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड्स जोडू जेणेकरून ते आम्हाला काॅस्ट ऑफ सेल देईल म्हणून मग आम्ही काॅस्ट ऑफ सेल पर्यंत पोहोचू जे की काॅस्ट ऑफ प्रोडक्शनची अंतिम किंमत आहे आणि एकूण विक्री मूल्यांमधून एकतर त्याचे अपेक्षित मूल्य अपेक्षित मूल्य किंवा वास्तविक मूल्य त्या विक्री मूल्यातून आम्ही काॅस्ट ऑफ प्रोडक्शन वजा करू मग फरक ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणून ओळखला जाईल फरकाला ऑपरेटिंग प्रॉफिट असे म्हणतात नफ्याचा तो भाग ऑपरेशनमधून येत आहे नफ्याचे दोन प्रकार आहेत एक नफा जो आपण नफा आणि तोटा खात्यात किंवा उत्पन्नाच्या स्टेटमेंटमध्ये मोजतो एक नफा म्हणजे आम्ही ज्याची कॉस्ट शीट मध्ये गणना करतो तर कॉस्ट शीट मध्ये मोजल्या गेलेल्या नफ्याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात बरोबर आणि मग ती माहिती नफा आणि तोटा खात्यावर घेतली जाईल आणि ऑपरेशन्स ची माहिती वगळता आपण जर इतर माहिती जोडली जसे की व्याज उत्पन्न म्हणा जर कंपनीने त्याच्या फर्मच्या बाहेर गुंतवणूक केली असेल तर बाजारामध्ये त्यांना व्याज उत्पन्न मिळेल काही सल्लागार उत्पन्न काही अन्य प्रकारची अप्रत्यक्ष उत्पन्न फर्मकडे येईल आणि नफा तोटा खात्याच्या डेबिट साईडला काही अप्रत्यक्ष खर्चही असतील तर ते सर्व खर्च जे ऑपरेटिंग खर्च नाहीत म्हणजेच नॉन ऑपरेटिंग खर्च उदाहरणार्थ ऑफिस कर्मचार्यांचे वेतन त्यांना नफा आणि तोटा खात्यात जोडावे लागेल म्हणून नफा आणि तोटा खात्यात प्रथम आपण निव्वळ नफा मोजतो जे की केवळ विक्री वजा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे आणि नंतर खालच्या भागात नॉन ऑपरेटिंग उत्पन्न आणि नॉन ऑपरेटिंग खर्च जोडून शेवटी नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स ची गणना केली जाते आणि टॅक्स समायोजित केल्यानंतर नेट प्रोफेट आफ्टर टॅक्स ची गणना होते बरोबर तर तो भाग इन्कम स्टेटमेंटमधील आहे इन्कम स्टेटमेंट मध्ये नफा तोटा खात्यामध्ये आपण नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स व नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स यांची गणना करू शकतो आणि जेव्हा आपण नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स व नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स यांची गणना करतो त्यामध्ये ऑपरेटिंग नफ्याचा ही समावेश असतो ज्याची की कॉस्ट शीट मध्ये गणना केली जाते बरोबर तर आम्ही शेवटच्या वर्गात चर्चा केलेली पहिली समस्या ही एक सोपी समस्या होती आमच्याकडे प्राईम कॉस्ट फॅक्टरी कॉस्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि कॉस्ट ऑफ सेलसंदर्भात माहिती होती जेव्हा आम्ही काॅस्ट शीट तयार करतो आणि जेव्हा विक्रीतून काॅस्ट ऑफ सेल वजा केली जाते तेव्हा आपल्याकडे एक फरक राहतो आणि त्या फरकाला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतात त्यानंतर आम्ही दुसरा प्रश्न घेतला तर दुसऱ्या प्रश्नामध्ये असे म्हणा की हा दुसरा प्रश्न आहे तर काय आहे दुसरा प्रश्न आम्ही ते पाहिले आणि आम्ही ते पूर्ण केले 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत लेफ्ट सेंटर कॉर्पोरेशन यांच्या नोंदींमधून पुढील माहिती प्राप्त झाली आहे तर आम्हाला येथे दोन प्रकारची माहिती दिली गेली आहे एक म्हणजे सर्वसाधारण माहिती जी की डिसेंबर महिन्यातील व्यवहारांची आहे आणि माहितीच्या वरच्या भागामध्ये स्टॉक समाविष्ट आहे तर आता आपण स्टॉक ना कसे हाताळावे याबद्दल शिकू जो पहिला प्रश्न आपण सोडवला त्यामध्ये आपण स्टॉक साठी काही एडजस्टमेंट केली नाही परंतु दुसरा प्रश्न जो आहे तो मी शेवटच्या वर्गात सोडवला होता त्यात आम्हाला कळले की तीन वेगवेगळे स्टॉक ऍडजेस्ट करून कॉस्ट शीट किंवा स्टेटमेंट ऑफ कॉस्ट कसे तयार करावे म्हणजेच कच्चा मालाचा स्टॉक स्टॉक ऑफ डब्ल्यू आय पी म्हणजेच वर्क इन प्रोसेस आणि उत्पादनाचा स्टॉक तर आम्ही त्याबद्दल शिकलो आणि तीन वेगवेगळ्या प्रकारच्या साठ्यांची एडजस्टमेंट केल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या काॅस्टची गणना करावी लागेल जेणेकरून आपण कच्च्या मालाचे ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक समायोजित केल्यानंतर वापरल्या जाणार्या कच्च्या मालाच्या किंमतीची पुन्हा गणना करू शकता मग आपण गणना करू शकता फॅक्टरी कॉस्ट ची म्हणजे एकूण फॅक्टरी कॉस्ट डब्ल्यूआयपी चा ओपनिंग आणि क्लोजिंग साठा समायोजित केल्यावर आणि तसेच मग तयार वस्तूंचा ओपनिंग आणि क्लोजिंग साठा समायोजित केल्यानंतर आम्ही कॉस्ट ऑफ ऑफ प्रोडक्शन ची गणना करू तर आपण हे शेवटच्या भागामध्ये केले आहे फक्त कॉस्ट शीट तयार करा परंतु ही कॉस्ट शीट वेगळी आहे हे पहा हा प्रश्न पहिल्या प्रश्ना पेक्षा वेगळा आहे कारण या प्रश्नामध्ये आम्हाला दोन गोष्टी विचारल्या गेल्या आहेत एक गोष्ट म्हणजे आम्हाला कॉस्ट शीट किंवा स्टेटमेंट ऑफ कॉस्ट तयार करण्यास सांगितले आहे आणि स्टेटमेंट ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही फक्त फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट पर्यंतचिच गणना करू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर इन्कम स्टेटमेंट मध्ये कॉस्ट ऑफ सेल आणि ऑपरेटिंग प्रॉफिट यांची गणना करणे आवश्यक आहे आम्हाला स्वतंत्र इन्कम स्टेटमेंट तयार करावे लागेल आणि उर्वरित माहिती आपल्याला इन्कम स्टेटमेंटमध्ये घ्यावे लागेल आणि तेथे समायोजित करावे लागेल आणि नंतर वेगळे स्वतंत्र इन्कम स्टेटमेंट किंवा स्वतंत्र प्रॉफिट आणि लोक अकाउंट तयार करावे लागेल तर आता आम्ही या वर्गात शिकणार आहोत की कॉस्ट शीट मधून येणारे फॅक्टरी कॉस्ट लक्षात घेऊन एक स्वतंत्र इन्कम स्टेटमेंट किंवा प्रोफेट आणि लॉस अकाउंट कसे तयार करावे आणि आता पुढील समायोजन आम्ही प्रशासकीय ओव्हरहेड्स आणि सेलिंग आणि डिस्ट्रीब्यूशन ओव्हरहेड्स बद्दल करू आणि शेवटी नेट प्रॉफिट पर्यंत पोहोचू कारण इन्कम स्टेटमेंट मध्ये गणना करण्यात येणाऱ्या नफ्याला नेट प्रॉफिट असे म्हणतात जर कराची माहिती देखील दिली गेली असेल तर आम्ही नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स ची गणना करतो आणि त्या नंतर आपण कर लागू करतो कर समायोजित करतो आणि आपण अंतिम नफ्यावर येतो जो नेट प्रोफिट आफ्टर टॅक्स म्हणून ओळखला जातो एनओपीएटी म्हणून वापरल्या जाणार्या सामान्य टर्मबद्दल आपण ऐकले असेलच म्हणजेच नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर टॅक्स तर करा विषयी कोणतीही माहिती येथे दिली गेली नाही आम्हाला फक्त विक्री आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन उत्पादनाची संपूर्ण किंमत आणि स्टॉक बद्दलची माहिती दिली गेली आहे तर आता आपण कॉस्ट शीट चा पहिला भाग तयार केल्यानंतर आणि वर्क कॉस्ट ची गणना केल्यानंतर आपण आता आपले दुसरे विधान तयार करण्यासाठी पुढे जाऊयात म्हणजेच इन्कम स्टेटमेंट इन्कम स्टेटमेंट किंवा प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आपणास माहित असणे आवश्यक आहे मला खात्री आहे की आपणास इन्कम स्टेटमेंट किंवा प्रोफेट आणि लॉस अकाउंट कसे तयार करावे हे माहित असेल तर आपण इनकम स्टेटमेंट दोन स्वरूपात तयार करू शकता एक अनुलंब स्वरूप आहे जेथे वरच्या भागामध्ये आपण विक्री लिहिता आणि नंतर सर्व खर्च ठेवता व त्यामधील फरकाची गणना करता आणि तो फरक म्हणजे नेट प्रोफेट बिफोर टॅक्स कर किंवा जर करा ची माहिती दिली गेली असेल तर तो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स असतो दुसरे स्वरूप हे टी स्वरूप आहे टी स्वरूपनात आपण दोन गोष्टींची गणना करून इन्कम स्टेटमेंट तयार करतो त्यानंतर आम्ही थेट नेट प्रॉफिट ची गणना करत नाही टी स्वरूपात आम्ही दोन भाग तयार करतो हे इन्कम स्टेटमेंट दोन भागात तयार केले जाते पहिल्या भागाला ट्रेडिंग अकाउंट म्हणतात दुसर्या भागाला प्रोफेट आणि लॉस अकाउंट असे म्हणतात आणि एकूणच या निवेदनास इन्कम स्टेटमेंट असे म्हटले जाते त्याला दोन बाजू असतात एका बाजूला डेबिट साइड म्हणतात तर दुसर्या बाजूला क्रेडिट साइड म्हणतात डेबिट बाजूमध्ये आम्ही सर्व खर्च ठेवतो आणि क्रेडिट बाजूला आम्ही विक्रीतून किंवा कोणत्याही नॉन ऑपरेटिंग उत्पन्नाद्वारे मिळालेले सर्व उत्पन्न ठेवतो आणि शेवटी आम्ही असे म्हणतो की दोन्ही बाजू संतुलित करा आणि जो काही फरक असेल त्याला नफा किंवा तोटा असे म्हणतात जर खर्चाची बाजू म्हणजे डेबिट बाजू क्रेडिट बाजूपेक्षा मोठी असेल तर त्याला निव्वळ तोटा म्हणतात आणि जर त्याच्या उलट असेल म्हणजेच जर क्रेडिटची बाजू किंवा उत्पन्नाची बाजू ही खर्चाच्या बाजूपेक्षा म्हणजेच डेबिट बाजूपेक्षा मोठी असेल तर त्याचा परिणाम म्हणजे निव्वळ नफा होय मागील वर्गात कॉस्ट शीट तयार केल्यानंतर आता आपण स्वतंत्रपणे इनकम स्टेटमेंट कसे तयार करावे हे शिकू आणि ते इन्कम स्टेटमेंट तयार करण्यासाठी आता आपण टी फॉर्मेटचे अनुसरण करू आणि इन्कम स्टेटमेंट कसे तयार करावे ते येथे शिकू तर मी इथे इन्कम स्टेटमेंट काढण्यासाठी किंवा ते तयार करण्यासाठी टी फॉरमॅट तयार करेन तर हा टी फॉरमॅन्ट आहे आणि या स्वरुपात आपल्याला इन्कम स्टेटमेंट प्रमाणे घटक ठेवणे आवश्यक आहे आम्ही ते इथे लिहू जे इन्कम स्टेटमेंट आहे इन्कम स्टेटमेंट ऑफ लेफ्ट सेंटर कॉर्पोरेशन फोर द मंथ ऑफ डिसेंबर कारण ही माहिती डिसेंबर 2017 ची आहे हे दोन भाग आहेत जे आपण येथे तपशील लिहितो आम्ही येथे रक्कम लिहितो आणि या बाजूला डेबिट साइड म्हणतात नंतर पुन्हा तपशील आणि रक्कम याला क्रेडिट साइड म्हणतात क्रेडिट साईड म्हणजे प्राप्त केलेली बाजू किंवा उत्पन्नाची बाजू डेबिट साइड म्हणजे खर्चाची बाजू किंवा पेमेंट साइड म्हणून आम्ही दोन्ही बाजुला संबंधित वस्तू ठेवू आणि मग शिल्लक शोधू आता जेव्हा आम्ही पारंपारिक उत्पन्न विवरण तयार करतो तेव्हा आम्ही वरच्या भागापासून सुरुवात करतो त्याला ट्रेडिंग खाते म्हटले जाते उत्पन्न खात्यास दोन भाग असल्याने वरच्या भागाला व्यापार खाते असे म्हणतात खालच्या भागाला नफा आणि तोटा खाते असे म्हणतात म्हणून आम्ही ट्रेडिंग खात्यात पाच वस्तूंचा विचार करतो क्रेडिट बाजूस आम्ही विक्री आणि क्लोजिंग स्टॉक अशा दोन वस्तू घेतो आणि डेबिटच्या बाजूला आम्ही तीन वस्तू घेतो म्हणजेच कच्च्या मालाची किंमत फॅक्टरी मध्ये लागलेली वेतन कॉस्ट आणि इतर थेट खर्च तर आम्ही या पाच वस्तूंचा समतोल साधतो आणि कोणती बाजू मोठी आहे हे आपण पाहतो क्रेडिट बाजू डेबिटच्या बाजूपेक्षा मोठी असेल तर हा फरक म्हणजे ग्रॉस प्रोफिट असे म्हणतात आणि जर रिव्हर्स घडले म्हणजेच क्रेडिट बाजूपेक्षा डेबिट बाजू मोठी असेल तर आपण ग्रॉस लॉस च्या स्थितीत आहोत परंतु या प्रकरणात आम्ही काॅस्ट शीट मध्ये निम्मे काम केले आहे काॅस्ट शीट मध्ये आम्ही एक कॉस्ट ची गणना कच्च्या मालाचा ओपनिंग स्टॉक समायोजित करून कच्च्या मालाचा क्लोजिंग स्टॉक घेऊन वापरल्या गेलेल्या कच्च्या मालाच्या काॅस्ट ची गणना करून आणि कारखान्याच्या मजुरीविषयी माहिती मोजून केली आहे आम्ही आधीच एक किंमत मोजली आहे ज्यास फॅक्टरी काॅस्ट किंवा वर्क कॉस्ट म्हणतात जेणेकरुन फॅक्टरी काॅस्ट किंवा वर्क कॉस्ट थेट कॉस्ट शीट मधून इन्कम स्टेटमेंटमध्ये घेतली जाईल आणि क्रेडिट बाजूस आम्ही विक्री संबंधित माहिती ठेवू म्हणून आम्ही क्रेडिट बाजूने सुरूवात करतो कारण तेथे फक्त एकच वस्तू आहे आणि यालाच विक्री असे म्हणतात by sales आणि विक्रीबद्दलची माहिती काय आहे ती 9 लाख आहे हे 9 लाख आहे आणि या बाजूने आपण दोन फॅक्टरी कॉस्ट घेत आहोत तर कॉस्ट शीट मध्ये दीलेली फॅक्टरी कॉस्ट किती आहे तर शेवटच्या वर्गात तयार केलेली काॅस्ट शीट उघडल्यास तुम्हाला ही वस्तू 774000 असल्याचे आढळेल आता हे 774000 बाह्य स्तंभात घेण्यापूर्वी आम्हाला आणखी एक प्रकारचा स्टॉक समायोजित करावा लागेल ज्याला संपलेल्या वस्तूंचा साठा म्हणतात आम्ही हा साठा कॉस्टशीटमध्ये एडजेस्ट केलेला नाही आम्ही कच्च्या मालाचा साठा आणि डब्ल्यूपीआय कामांचा साठा समायोजित केला आहे परंतु उत्पादन खर्चाची गणना करण्यासाठी तयार वस्तूंचा साठा येथे समायोजित केला जाणे आवश्यक आहे तर हि 774000 रुपये ही माहिती मी काॅस्ट शीट मधून आणली आहे आम्ही या माहितीची गणना करून काॅस्ट शीट संपविली आता ती माहिती इन्कम स्टेटमेंटमध्ये हस्तांतरित केली गेली आहे आणि आता आम्ही साठाच्या एडजेस्टमेंटसाठी जाऊ तर यामध्ये तुम्ही काय कराल तयार वस्तूंचा ओपनिंग साठा जोडा आणि तयार वस्तूंचा ओपनिंग साठा किती आहे आम्हाला दिलेली रक्कम 60000 आहे तर आपण ते आतील स्तंभातच घालून टाका ते बाह्य स्तंभात जाणार नाही जेणेकरुन हे 834000 इतके होईल आता तयार वस्तूंचा क्लोजिंग स्टॉक वजा करा तर आपण तयार केलेल्या वस्तूंचा क्लोजिंग स्टॉक घेतल्यास ही माहिती किती आहे ही 55000 आहे तर वजाबाकी केल्यानंतरची अंतिम माहिती किती आहे तर ही 779000 इतकी आहे तर हि टोटल काॅस्ट ऑफ प्रोडक्शन आहे डिसेंबरच्या महिन्यात आतापर्यंत आम्ही जे काही उत्पादन केले आहे तसेच गोदामात पूर्वीचा साठा किती होता आम्ही डिसेंबरच्या महिन्यात cost 774000 रूपयांचे उत्पादन केले आणि 60000 मूल्य असणार्या वस्तू आधीच आमच्याकडे स्टॉकमध्ये होत्या आम्ही चालू महिन्यात बाजारात विक्री करीत नसलेला 55000 रूपयांचा क्लोजिंग स्टॉक वजा केला तेव्हा डिसेंबरच्या शेवटी एकूण उत्पादन 834000 झाले तर शेवटी जी रक्कम बाजारात जाईल त्या रकमेची किंमत 779000 आहे तर आता आम्ही एका बाजूला विक्री ठेवून दुसर्या बाजूला आम्ही खर्च टाकला आहे आता आपण पाहूया की आपण ग्राॅस प्रोफिट च्या स्थितीत आहोत किंवा आपण ग्राॅस लाॅसच्या स्थितीत आहोत तर हे 900000 आहे व ते आता बंद करा आणि आता आपल्याला जीपी शोधावे लागेलबाय ग्राॅस प्रोफिट आणि जर तुम्ही ग्राॅस प्रोफिटची गणना केली तर ते किती येतील कारण ही बाजू मोठी आहे तर ही बाजू 900000 आहे आपण ते 90000 करा ते बंद करा आणि ग्राॅस प्रोफिट हा किती आहे तर हा 121000 आहे हा ग्राॅस प्रोफिट आहे परंतु हा अंतिम नफा नाही या नफ्यामध्ये आम्हाला खालच्या भागात आणखी काही एडजस्टमेंट करावे लागतील तर एकूण ग्राॅस प्रोफिट मोजायला मदत करणारा हा वरचा भाग म्हणजे ट्रेडिंग अकाऊंट इन्कम स्टेटमेंट्सचा पहिला भाग आणि इन्कम स्टेटमेंटचा दुसरा भाग हा नफा आणि तोटा खाते आहे तर आता आपण हा जीपी घेऊ आता हा जीपी अतिरिक्त पैशांचे उत्पन्न आहे आणि ही अतिरिक्त रक्कम क्रेडिट शिल्लक होईल जर आपणास इन्कम स्टेटमेंट आठवत असेल तर आपणास ते समजेल जेणेकरून आता ते बाय ग्राॅस प्रोफिट होईल आणि ग्राॅस प्रोफिट किती आहे ते 121000 आहे ते येथे आले आता आपल्याला अप्रत्यक्ष ओव्हरहेड्स समायोजित करावे लागतील तर अप्रत्यक्ष ओव्हरहेड्स कोणते आहेत प्रशासकीय ओव्हरहेड किंवा प्रशासकीय काॅस्ट उदाहरणार्थ आम्हाला प्रशासकीय ओव्हरहेड्स 30000 दिले आहेत आणि विक्री व वितरण ओव्हरहेड 20000 आहेत तर आम्हाला ते समायोजित करावे लागेल हे अप्रत्यक्ष ओव्हरहेड आहेत आम्ही उत्पादन तयार करतो पण आता उत्पादन युनिटशिवाय आम्हाला प्रशासकीय कार्यालयाचीही गरज आहे तेथील प्रशासकीय लोकांचे पाठबळदेखील जोडावे लागेल आणि जेव्हा हे एकूण उत्पादन बाजारात जाईल तेव्हा आम्हाला काही विक्री व वितरण ओव्हरहेड्स द्यावे लागतील ते आपल्याला एकूण किंमत देईल परंतु यास अप्रत्यक्ष किंमत म्हणतात प्रशासकीय किंमत आणि विक्री आणि वितरण खर्च या खर्चांना अप्रत्यक्ष किंमत म्हणतात तर आता आपण प्रशासकीय ओव्हरहेड्स जोडू तर प्रशासकीय ओव्हरहेड किती आहेत तर ते 30000 आहेत नंतर विक्री आणि वितरण ओव्हरहेड किती आहे आम्हाला 20000 दिले जातात तर ही एकूण रक्कम आहे आणि या बाजूला काहीही नाही मग आपण आता काय करावे आपण हे एकूण करता हे 121000 आहे हे दोन ओळींनी बंद करा आणि आता यातील फरकास ऑपरेटिंग नफा म्हणतात ऑपरेटिंग नफा किती आहे हे 71000 आहे आणि दोन्ही बाजू आता समान आहेत याला 121000 म्हटले जाते तर या समस्येच्या किंमतीच्या पत्रकात आम्ही दोन गोष्टी केल्या एक गोष्ट म्हणजे किंमत पत्रक तयार करणे परंतु पूर्ण नाही माहितीचा काही भाग खर्चपत्रक तयार करुन शोधला गेला आणि माहितीचा काही भाग उत्पन्न विवरण तयार करुन आढळला प्रथम म्हणजे सकल नफा जो व्यापार खात्यात आहे आणि खालचा भाग म्हणजे निव्वळ नफा जे नफा आणि तोटा खाते यावरून येते तर आम्हाला कळले आहे म्हणून पहिल्या समस्येमध्ये आम्ही स्वतःच्या कार्यकारी नफ्याची गणना केली किंवा स्टेटमेंटच्या किंमतीची किंवा स्टेटमेंटची किंमत मोजली कोणतीही अडचण नाही आम्ही ते करू शकतो परंतु यामध्ये असे विचारले गेले होते की किंमतीचा काही भाग खर्च पत्रकात केला जाईल आणि नंतर उर्वरित खर्च उत्पन्नाच्या स्टेटमेंटमध्ये नेला जाईल आणि आपल्याला उत्पन्न विवरण पत्रांमध्ये ऑपरेटिंग नफ्यावर कार्य करावे लागेल म्हणून आम्ही दोन्ही विधान तयार केले आहे आणि आम्हाला आता हे माहित आहे की ही किंमत पत्रक आपल्यासोबत तयार आहे हे उत्पन्न तयार आहे तर हा कॉस्ट चा एक प्रकार आहे ज्यामध्ये कच्च्या मालाचा साठा येतो खर्च पत्रक कसे तयार करावे हे आपण शिकलो प्रथम आपण सिम्पल किंमत पत्रक शिकलो त्यानंतर आम्ही किंमत पत्रक किंवा विधान शिकलो आम्ही तीन प्रकारचे स्टॉक समायोजित करीत आहोत आणि आतापर्यंत आम्ही शिकलेली तिसरी गोष्ट ही आहे की जेव्हा संपूर्ण माहिती किंमत पत्रकात कार्य करणे आवश्यक नसते तेव्हा माहितीचा काही भाग किंमत पत्रकात तयार केला जाईल आणि त्यातील माहितीचा काही भाग उत्पन्न विवरणात तयार केला जाईल जर त्या प्रकारच्या गोष्टी प्रश्नांमध्ये विचारल्या जात असतील किंवा आम्हाला ते करावेच लागतात म्हणजे याचा अर्थ असा की आपण उत्पन्न खर्चाचे विवरण तयार केले असेल तर त्यास या प्रकरणात विचारले जाईल आणि नंतर उर्वरित भाग आपण उत्पन्न विधान घेता तर मला वाटते की आपण आतापर्यंत स्टेटमेंट ऑफ कॉस्ट किंवा कॉस्ट शीटच्या संकल्पनेसह स्पष्ट असताल मी तुम्हाला सांगितले आहे की हे कंपन्यांचे उत्पादन संस्थांचे सर्वात गोपनीय विधान आहे कारण उत्पादन खर्च कमी करणे हे कंपन्यांसाठी एक गुपित आहे उत्पादनाची किंमत कमी होईल आणि विक्री किंमत जितकी जास्त असेल तितके मार्जिन मोठे होईल कारण विक्री किंमत ठरविण्याच्या आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत कंपन्यांचे कोणतेही उत्तरदायित्व नाही मार्केट फोर्स विक्री किंमतीचा निर्णय घेतात जर विक्री किंमतीत मर्यादेपेक्षा जास्त वाढ केली तर लोक उत्पादन नाकारू शकतात तर आपल्याला बाजारातील अन्य प्रतिस्पर्धींनी दिलेल्या श्रेणी दरम्यान कुठेतरी विक्री किंमत निश्चित करावी लागेल कारण आपण प्रतिस्पर्धी बाजार म्हणतो म्हणून जर आपल्याला आपला नफा जास्तीत जास्त वाढवायचा असेल तर आपल्याला काॅस्टचा भाग पहावा लागेल आणि नाविन्यपूर्णपणे काॅस्ट ऑफ प्रोडक्शन कमी कसे करता येईल ते पहावे लागेल त्यासाठी आपल्याला काॅस्ट शीट तयार करावी लागेल आणि म्हणूनच आम्ही उत्पादनाची एकूण किंमत चार किंमतीत विभागली आहे आम्ही प्राईम काॅस्ट ची गणना करतो आम्ही फॅक्टरी खर्चाची गणना करतो आम्ही काॅस्ट ऑफ प्रोडक्शन ची गणना करतो आणि विक्रीच्या किंमतीची गणना करतो तर व्यवस्थापन लेखाचा पहिला भाग म्हणजे माहिती तयार करणे आणि आपण हे येथे करत आहोत आणि त्यानंतर आम्ही या माहितीच्या आधारे आम्ही ती कंपनीच्या निर्णयकर्त्यांसमोर सादर करू ते या किंमतीच्या वेगवेगळ्या घटकांना पाहू शकतील आणि नंतर ते किंमतीचा कोणता भाग उंच बाजूला आहे आणि कोणत्या नियंत्रित केला जाऊ शकतो हे शोधण्याचा प्रयत्न करतील निर्णय घेताना या माहितीचा पुन्हा वापर करताना पुन्हा निर्णय घेण्याचा आधार म्हणजे किंमत आणि फायद्याचे विश्लेषण होय जर आपण काॅस्ट कमी केली तर त्या कमी केलेल्या काॅस्टमुळे आपल्याला किती फायदा होणार आहे आणि त्याची काळजी कशी घ्यावी तर ही दुसरी समस्या आहे जी आम्ही तेथे केली आहे आम्ही काॅस्ट शीट मध्ये अर्धे काॅस्ट शीट तयार केले आहे आणि उर्वरित माहिती हि इन्कम स्टेटमेंटमध्ये म्हणजेच नफा व तोटा खात्यात नेली आहे आता आपण आणखी एक प्रश्न करू आणि आणखी एक अडचण अशी आहे की मी त्यात थोडे अधिक सुचना टाकत आहे आणि काहीवेळा आम्हाला प्रति युनिट किंमतीची गणना देखील करावी लागेल आम्हाला एकूण किंमतीची गणना करण्याची गरज नाही आम्हाला दर युनिट किंमतीची गणना देखील करावी लागेल त्या उत्पादनासाठीचा प्रति युनिटचा खर्च बाजारात जाईल तर एकीकडे आपण काॅस्ट शीट च्या मदतीने टोटल काॅस्ट ची गणना कराल आणि नंतर आपण प्रति युनिट किंमतीची गणना देखील कराल कारण आपल्याला युनिटची माहिती देखील दिली गेली आहे म्हणून आपण युनिटसाठीची टोटल काॅस्ट मोजू शकतातुम्ही एकूण विक्री मूल्य मोजून शकता आणि नंतर प्रति युनिट प्रोफिट ची गणना केली जाऊ शकते तर आम्ही आतापर्यंत हे शिकलो की हे दोन प्रकारच्या काॅस्ट शीट आहेत एक सोपी आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे जो की वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉक ना ट्रिट केल्यानंतर बनवली जाते आणि नंतर स्वतंत्रपणे इन्कम स्टेटमेंट तयार केले जाते आता पुढील भागात आपण आणखी एक गोष्ट शिकणार आहोतती म्हणजे जर युनिटची माहितीदेखील दिली गेली तर काय करावे या दोन प्रश्नांमध्ये आम्हाला फक्त खर्चाशी संबंधित माहिती आणि उत्पन्नाशी संबंधित माहिती दिली गेली उत्पन्न विक्रीतून येत आहे आणि मग काॅस्ट भिन्न इनपुट्सच्या काॅस्ट मधून येत होती आणि जी शिल्लक आम्ही ही मोजणी तो एक ऑपरेटिंग नफा होता पहिल्या समस्येमध्ये आम्ही कॉस्ट शीट मध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट ची गणना केली होती आणि आता दुसऱ्या समस्येमध्ये आम्ही इन्कम स्टेटमेंट मध्ये ऑपरेटिंग नफ्याची गणना केली तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आणखी एक स्टेटमेंट कॉस्ट स्टेटमेंट तयार करू शकतो जिथे आपल्याला आणखी एक कॉलम तयार करावा लागेल जिथे उत्पादित आणि विक्री केलेल्या युनिट्सची माहिती देखील दिली जाईल जर ती उत्पादित आणि विक्री केलेल्या युनिटबद्दलची अशी माहिती दिली असेल तर ती कशी हाताळावी आपण तिथे काय करू शकतो तर आपण प्रति युनिट किंमतीची गणना देखील करू शकतो आम्ही प्रति युनिट किंमतीचीही गणना करू शकतो आम्ही एकाच स्तंभात एकूण युनिट्सची संख्या ठेवू सध्याच्या काळात उत्पादित केलेल्या युनिटची एकूण संख्या ठेवू आणि त्यानंतरच्या युनिटची एकूण संख्या जी मागील कालावधीपासून वर्तमान कालावधीत हलविली गेली आहे तर एकूण उत्पादन आपल्याला युनिट्सच्या माध्यमात आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या दृष्टीने मिळेल त्यापैकी क्लोजिंग स्टॉक म्हणून किती युनिट्स ठेवले गेले त्यांची वजाबाकी केली जाईल जेणेकरून युनिट्सची जी काही संख्या आमच्याकडे उपलब्ध असेल ती सध्याच्या कालावधीच्या विक्रीसाठी असेल आणि काॅस्ट ऑफ प्रोडक्शन देखील आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्याकडे एकूण किंमत उपलब्ध असल्याने आपल्याकडे कॉस्ट ऑफ सेल आणि टोटल युनिटची संख्या आहे जेणेकरुन आपण प्रति युनिट खर्च प्रति युनिट विक्री मूल्य आणि दर युनिट नफा शोधू शकता तर पुढच्या वर्गात मी आपल्याबरोबर आणखी एक प्रश्नाबद्दल चर्चा करीत आहे आणि ती समस्या ही एक संपूर्ण काॅस्ट शीट कशी हाताळावी याबद्दल आहे जिथे आपण कच्च्या मालापासून प्रारंभ करू आम्ही प्राइम कॉस्टची गणना करू मग आम्ही प्रत्येक युनिट किंमतीची टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि प्रति युनिट ऑपरेटिंग नफ्याची गणना करून याद्वारे कॉस्ट ऑफ सेल गणना करून शेवट करू तर आम्ही हा तिसरा प्रश्न करू त्यानंतर आपण कॉस्ट शीट वरील ही चर्चा बंद करू आणि मग आम्ही पुढील भागांकडे जाऊ जे बजेट आणि बजेट कंट्रोल आहे म्हणूनच खर्चाच्या विधानाशी संबंधित असलेला तिसरा प्रश्न मी पुढील वर्गात चर्चा करेन चर्चा पत्रकाचे विश्लेषण कसे करावे आणि व्यवस्थापन निर्णय घेताना खर्च पत्रकात व्युत्पन्न केलेली माहिती कशी वापरावी याविषयी चर्चा करेन हे मी पुन्हा सांगत आहे की आम्ही तयार केलेले कॉस्ट शीट हा कॉस्ट अकाउंटिंगचा एक भाग आहे दुसर्या प्रश्नामध्ये आपण तयार केलेले इनकम स्टेटमेंट जे की प्रॉफिट आणि लॉस अकाउंट होते आणि ते फायनान्सियल अकाउंटिंग आहे तर फायनान्शिअल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग ते आम्हाला विविध प्रकारची माहिती व्युत्पन्न करण्यास मदत करतात आणि ही माहिती व्यवस्थापनाच्या निर्णयासाठी योग्य प्रकारे वापरली जाऊ शकते म्हणूनच त्याला मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग म्हणून संबोधले जाते फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंट च्या मदतीने किती कुशलतेने माहिती उत्पन्न केली जाते तर एक भाग म्हणजे माहिती तयार करणे आहे आतापर्यंत आपण कॉस्ट शीट तयार करुन किंमतीशी संबंधित माहिती कशी तयार करावी हे शिकत आहोत ऑपरेटिंग नफ्याशी संबंधित माहिती कशी तयार करावी आणि नंतर दुसरा भाग म्हणजे त्या माहितीचे विश्लेषण करणे आणि त्या माहितीचा व्यवस्थापनाच्या निर्णयासाठी उपयोग करणे होय कारण मुख्यतः खर्च पत्रक तयार करण्याचा हेतू हा खर्च नियंत्रित करणे आहे म्हणूनच आम्ही एकाच वेळी थेट एकूण खर्चाच्या मोजणीवर उतरू शकत नाही आम्ही कॉस्टला उप खर्चाच्या वेगवेगळ्या प्रकारात विभागतो म्हणजेच कॉस्टला चार प्रकारात विभागतो प्राईम कॉस्ट फॅक्टरी कॉस्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि कॉस्ट ऑफ सेल मग आम्ही त्या चार भागात का विभागून घेतो कारण अंतिम हेतू हा खर्च नियंत्रण आहे पुन्हा मी हे पुन्हा पुन्हा सांगत आहे की आजच्या स्पर्धात्मक परिस्थितीत आपल्याला कंपनीचा नफा जास्तीत जास्त वाढवायचा असेल किंवा आपल्याला कंपनीचा नफा अबाधित ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावे लागेल अशा परिस्थितीत आपल्याला फक्त कॉस्ट कमी करावी लागेल आपण विक्री किंमत वाढवू शकत नाही जेव्हा आपण विक्रीची किंमत वाढविता तेव्हा आपली विक्री कमी होण्यास सुरू होते कारण आता लोकांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यांना केवळ एका कंपनीची आणि त्यांच्या उत्पादनांची प्रतीक्षा करणे आवश्यक नाही आणि त्या एका कंपनीवर अवलंबून राहण्याची गरज नाही अनेक कंपन्या अशाच प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करीत आहेत आणि त्याच प्रकारच्या सेवा तयार करीत आहेत तर याचा अर्थ असा की एखाद्या उत्पादनाची किंमत वाढली एखाद्या कंपनीच्या उत्पादन वाढले तर त्याचा पर्याय बाजारात उपलब्ध असतो आणि जर इतर कंपन्यांनी किंमत वाढवली नाही तर याचा अर्थ असा की ज्या कंपनीने विक्री किंमत वाढवली त्यांची विक्री कमी होईल तर कॉस्ट शीट आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नियंत्रणात ठेवण्यासाठी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्यासाठी मदत करते म्हणूनच केवळ तिसरी कॉस्ट शीट तयार करा तिसरा प्रश्न आपण सोडवू आणि त्यानंतर आपण कॉस्ट शीटचे विश्लेषण कसे करावे आणि महत्त्वपूर्ण निर्णय कसे घ्यावे जो की मॅनेजमेंट अकाउंटिंग चा विषय आहे ते शिकू तर तिसरा प्रश्न मी पुढच्या वर्गात करेन खूप खूप धन्यवाद